तर आता आपण सुरुवात करुया बरोबर परंतु जर या सर्किट वर दिसत असेल तर प्रत्यक्षात हा चुंबकीय घटक आणि loss component नुकताच सुरुवातीच्या ठिकाणी आणला आहे त्यानंतर आपण फक्त सरलीकरणा साठी पाहणार आहोत परंतु या प्रकारच्या सर्किट ची गृहीत धरल्यास ते अचूक निकाल देणार नाही तर निकालाची गणना चुकीची होईल कारण आपल्याकडे फक्त हेच सोपे केले आहे आणि म्हणूनच आम्ही येथे जोडले की काही फरक पडत नाही परंतु फक्त समजून घेण्यासाठी आहे आणि हा भाग ज्याला आम्ही प्रतिरोध आधीपासून म्हणतो आहे म्हणून हे दोन जोडले गेले आहेत आणि हे दोन जोडले गेले आहेत आणि हे प्रवाह I 2 संज्ञा आहे हे I 1 आहे आणि हा V आहे तर अजून स्पष्टपणे तर आता जर पुढच्या सर्किट वर जायचे तर Ri दुर्लक्षित आहे समजा ते तिथे नाही जर ते तिथे नसेल तर हा फक्त I 1 आहे हे X m मीटर आहे आणि बाकीचे समान राहील आणि शेवटचा एक म्हणजे आपण हा भाग देखील नाही हा भाग देखील तेथे दुर्लक्षीत नाही S 1 प्रारंभ करीत आहे आणि हे r 1 बरोबर आहे आणि हे x 1 x 2 आहे हे r 2 आणि r2 2 1S 1 S S1 तर हा भाग iS0 म्हणून हा भार प्रारंभ S 1 प्रारंभ करा म्हणजे हा भाग 0 बरोबर असेल जर आपण S 1 ने सुरूवात केली तेथे मी येथे आहे तर हे अचूक परिणाम देत नाही हे एक अंदाजे आहे ही आणखी एक अंदाजे माहिती आहे जी अचूक हक्कात असू शकत नाही आणि हे देखील अचूक नाही आणि हे S 1 वर देखील आहे तर त्या बाबतीत हा भाग देखील असा आहे की आम्ही आरंभ विचारात घेतलेला नाही हा भाग देखील दुर्लक्षित आहे तर S 1 म्हणून हा भाग iS0 चे हक्क आहे आणि ही सोपी मालिका सर्किट आहे तर आता प्रारंभ करताना S 1 भार प्रतिरोध iS0 मी तेथे मोटार प्रवाहासाठी सांगितले की सुरुवातीस संपूर्ण भाराच्या 5 ते 6 पट जास्त असू शकते कारण सुरूवातीस हा भाग iS0 याचा अर्थ असा की अंततः प्रतिबाधा प्रभावित करणारी घट कमी होत आहे कारण सुरू होणारा प्रवाह जास्त आहे कारण हा भाग iS0 आहे म्हणूनच प्रारंभिक वेळी प्रभावी प्रतिबाधा कमी होत आहे आणि वर्तमान प्रवाह V प्रतिबाधा असेल म्हणून जशी प्रतिबाधा कमी होत आहे तशी प्रवाह जास्त होईल तर सुरूवातीस प्रवाह जास्त उजवीकडे असेल तर सामान्यत मोटारमध्ये हे 5 ते 6 पट पूर्ण भार प्रवाह आढळेल जे प्रवाह सुरूवातीस 5 ते 6 वेळा पूर्ण भार चालू असते तर तुलनेत 15C आकृती सर्किट मॉडेल च्या शंट शाखेत असलेल्या प्रवाहाकडे सर्किट कमी करण्यास सुरवात करताना दुर्लक्ष केले जाऊ शकते तर प्रारंभ करताना प्रारंभ शाखा दुर्लक्षित केली जाते हे एक सरलीकरण अधिकार आहे आता टॉर्क T प्रारंभ 3 S होईल नंतर I r2 सुरू करतो कारण आपल्याकडे हे iSfrom आहे जे आपल्या सर्वांनी पाहिले आहे की टॉर्क एक्स्प्रेशन जास्तीत जास्त टॉर्क एक्स्प्रेशन टॉर्क एक्स्प्रेशन सर्व काही प्रारंभ करते तर ते 3ω S I start 2 r2आहे तर मुळात टॉर्क एक्स्प्रेशनने पाहिले आहे ज्याला 3 3ω SPGआधीच पाहिले आहे आणि PG 3 i 2 I 2 start 2 r2S च्या समान आहे परंतु S 1 आणि यात I2 च्या ऐवजी I सुरू करीन म्हणूनच T start3ω S I start 2 r2 हे समीकरण 44 आहे आता साधेपणा किंवा अंदाजे शोधले तर I fl पूर्ण भार I2 fl हे फक्त योग्य समजुतीसाठी आहे तर या प्रकरणात चुंबकीय विद्युत प्रवाह संपूर्ण भार स्थितीत देखील दुर्लक्षित असल्याचे समजा तर पूर्ण भार टॉर्क T fl असेल 3ω I fl2 r2a Sfl पूर्वीसारखा असेल त्याच टॉर्क एक्स्प्रेशनचा फक्त या मध्ये वापरा ज्यास या संपूर्ण भारच्या परिशिष्टास संबोधले जाते पूर्ण भार विद्युत प्रवाह आणि पूर्ण भार स्लिप फक्त पुनर्स्थित करा त्या गोष्टी योग्य आहेत तर हे 3ω S I fl2 r2S Sfl Sfl पूर्ण भार उजवीकडे स्लिप आहे समजा संपूर्ण भार म्हणजे समजा कार्य करणारी मशीन म्हणजेच 10 hp मशीन आहे तर ते त्या 10 ते iS187 46 वॅटवर कार्यरत आहे तर उदाहरणार्थ जर r म्हणायचे तर 10 वॅट मशीन आणि जर ते 10 किलोवॅटवर चालत आहे आणि संबंधित चालू पूर्ण भार विद्युत प्रवाह असेल आणि ते पूर्ण भार पॉवर असेल आणि संबंधित स्लिप पूर्ण भार असेल तर हे 3ω S I fl2 r2Sfl आहे आणि जेथे Sfl पूर्ण भार स्लिप आहे आता समीकरण 44 विभाजित 46 करा बरोबर तर T startingT flI start 2I startI fl संपूर्ण 2 Sfl हा एक साधा संबंध आहे तर यासह जे काही थोडे सिद्धांत आहे ते कमीतकमी पहिल्या वर्षाच्या पातळीवर जे काही आहे तिथे आहे तर या इंडक्शन मशीन सिद्धांताचा भाग पूर्ण झाला आहे त्यानंतर आपण काही उदाहरणे पाहू म्हणून आशा ठेवू कोणतीही अडचण येणार नाही फक्त काही गोष्टी समजून घेण्यासाठी थोडासा विचार मनात ठेवा आणि या सर्व गोष्टी आपोआप एकामागून एक येतील हे काही तेवढे अवघड नाही तर आता एक उदाहरण घ्या समजा 50 हर्ट्जच्या पुरवठ्यातू 6 poles प्रेरण मोटोर कार्य करत आहेत पूर्ण भारवर रोटर emf ची फ्रेक्वेन्सी 2 हर्ट्ज असल्यास iSf2Sf आहे बरोबर पूर्ण भार स्लिप आणि वेग शोधा तर P 6 f 50 हर्ट्ज f 2 हर्ट्झ दिले गेले आहे आणि आम्हाला f2 Sf माहित आहे म्हणूनSf2f दिले गेले आहे तर f22 आणि f50 म्हणून iS0 04 आणि ns स्लिप आहे आम्हाला माहित आहे 120 f P म्हणून 120 506 तर 1000 rpm आणि S n S na n S बरोबर तर s आपल्याकडे 0 04 हा iS 1000 झाला आहे म्हणून शोधून काढा तर रोटर ची गती 960 rpm आहे तर हे सोप उदाहरण आहे त्याचप्रमाणे उदाहरण 2 हा 3 फेज 6 poles 50 हर्ट्ज इंडक्शन मोटरची भार नसलेली एक स्लिप आहे आणि 3 पूर्ण भार उजवीकडे आहे a समकालीन वेग शोधा b कोणताही भार नसताना ची गती c पूर्ण भार गती d स्थिर स्थितीतील रोटर विद्युत प्रवाहची फ्रेक्वेन्सी आणि e पूर्ण भार उजवीकडे रोटर विद्युत प्रवाहची वारंवारता म्हणून जेव्हा P 6 भार स्लिप नसल्यास iS ० ०१ पूर्ण भार स्लीप दिली जाते की iS ० ०3333 म्हणून ns १२० f P तर iS 1000 rpm हे सर्व मूल्य iS 120 घेईल एफ 50 हर्ट्ज आणि P 6 poles म्हणून 1000 rpm ते P बरोबर बनवू नका तर येथे एक चूक होईल की polesची संख्या बरोबर आहे तर 1000 rpm आता भार गती नाही 0 किती योग्य आहे आम्हाला हे माहित आहे की n S nn म्हणून येथे nn 0 म्हणूनS0n S n 0n S किंवा n 01 S0 So S0 iS0 01 आहे तर हा भार नसतानाचा स्लिप आहे म्हणून n099 rpm असेल Now c is the full load speed so n fl can just replace this suffix 0fl n fln S1 Sfl this is 1000 and Sfl iS0 So it is coming 970 rpm right आता c पूर्ण भार गती आहे म्हणून n fl केवळ हा प्रत्यय 0fl n fln S1 Sfl1000 पुनर्स्थित करू शकेल आणि Sfl 0 03 आहे तर ते 970 rpm येत आहे बरोबर आता रोटर प्रवाह स्थिर आहे तर f2 किती स्थिर S S 1 तर स्वाभाविकच रोटर फ्रेक्वेन्सी स्थिर S 1 वर सध्याची फ्रेक्वेन्सी 50 हर्ट्ज होईल त्यानंतर रोटर स्थिर स्लिप iS 1 असेल तेव्हा त्या वेळी रोटर स्थिर असेल तर पूर्ण भारवर रोटर विद्युत प्रवाहची फ्रेक्वेन्सी f2Sfl f तर पूर्ण रोटर Sfl iS ० ०3 वर आणि हे 50 आहे तर ते 1 5 हर्ट्ज असेल तर उदाहरण 3 म्हणजे पुढचे एक 6 पोल आहे 50 हर्ट्ज 3 फेज इंडक्शन मोटर संपूर्ण भारवर चालत आहे l 60 न्यूटन मीटर उपयुक्त टॉर्क विकसित करते जेव्हा रोटर emf बनवते S120 प्रति मिनिट पूर्ण चक्र पूर्ण करते याचा अर्थ असा आहे की यामधून रोटर फ्रेक्वेन्सी शोधणे आवश्यक आहे मी सांगितले की यांत्रिक उर्जा असलेल्या शाफ्ट उर्जा आउटपुट ची गणना करा जर यांत्रिक टॉर्क गमावला आणि तर कोर तोटा iS 10 न्यूटन मीटरसाठी इतका असेल रोटर विंडिंग्ज मध्ये तांबेच्या नुकसाना ची गणना करा मोटर चे इनपुट कार्यक्षमता स्टेटर तोटा 800 वॅट म्हणून f2Sf दिले गेले आहे तर प्रत्यक्षात Sf2Sf हे प्रति मिनिट 120 पूर्ण चक्र दिले जाते तर रोटर फ्रेक्वेन्सी १२०60 बरोबर तर प्रति सेकंद किती चक्र लागतील प्रत्यक्षात प्रति सेकंद 2 हर्ट्ज चक्र आहेत तर ते 2 हर्ट्ज बरोबर आहे आता S नंतर 2 f कारण Sf 2 म्हणून S 250 म्हणून 4 0 04 बरोबर आता n S120 fP P 6 आहे f 50 आहे म्हणून ns 1000 rpm आहे आता रोटर गती n1 S n S तर 1 0 04 1000 तर 960 rpm म्हणून ω 2 pi n कारण आम्हाला टॉर्क आवश्यक आहे म्हणून ω आम्हाला 2 pi n60 आवश्यक आहे तर ते प्रति सेकंदाला 100 53 रेडियन येत आहे आता शाफ्ट उर्जा उत्पादन उपयुक्त टॉर्क रोटर गती तर उपयुक्त टॉर्क देण्यात आला आहे 160 रोटर गती 100 53 आणि येथे उपयुक्त टॉर्क आहे समस्येमध्ये पाहिले तर ते 160 न्यूटन मीटर दिले गेले आहे त्यामुळे प्रत्यक्षात ते 16 085 किलो वॅट आहे आता यांत्रिक भाग विकसित P m उपयुक्त टॉर्क तोटा रोटर गती म्हणून उपयुक्त टॉर्क 160 आहे आणि हे नुकसान 10 दिले जाते तर 160 10 न्यूटन मीटर रोटर गती 100 53 तर ते P m 17 09 किलो वॅट आहे आता पुढील भाग P m 3 I22r2 1S 1 माहित आहे हे उत्पादन प्रति यांत्रिक आहे तर 3 I22 r2 हे S P m1 S लिहू शकतो याचा अर्थ असा की या एक्स्प्रेशनतून असे लिहिता येते की S P m1 S आम्ही लिहित आहोत आणि 3 I 2 लिहू शकतो तर मुळात ही संज्ञा 3 नंतर I22 r2 नंतर 1 SS बरोबर म्हणजे हा भाग S P m मीटर विभाजित 1 S आहे बरोबर तर हे रोटर कॉपर लॉस 3 I2 r2 आहे रोटर कॉपर लॉस एक्स्प्रेशन S P m1 S आहे तर रोटर तांबे तोटा 17 09 होईल मग ते P m 17 09 iS ० ०4 १ ० तर ते 0 712 किलो वॅट येत आहे आता मोटर यांत्रिक उर्जा आउटपुट मध्ये मोटर इनपुटमध्ये इनपुट रोटर जोडप्याचे नुकसान एकूण स्टेटर तोटा एकूण स्टेटर तोटा प्रत्यक्षात 800 वॅटस दिला जातो कारण समस्येमध्ये हे एकूण स्टॅटर लॉस 800 वॅट्स दिले जाते येथे ते 800 वॅट दिले जाते बरोबर तर याचा अर्थ हे किलो वॅटमध्ये रूपांतरित झाले आहे तर येथे हे iS17 09 0 712 800 वॅट म्हणजे S 0 8 किलो वॅट 602 किलो वॅट जोडा तर कार्यक्षमता आउटपुट इनपुट तर आउटपुट 16 085 पाहिले आणि iS18 608 इनपुट केले तर हे कार्यक्षमतेचे प्रमाण 86 47 आहे इतके समजण्यासारखे आहे पुढे एक स्क्विरेल केज प्रेरण मोटर पूर्ण भारवर 4 ची स्लिप आहे प्रारंभिक विद्युत प्रवाह iS5 वेळा पूर्ण भार विद्युतीय स्टेटर प्रतिबाधा आणि चुंबकीय विद्युत प्रवाह दुर्लक्षित केले जाऊ शकते दुर्लक्ष करूनही जास्तीत जास्त टॉर्क आणि स्लिप ची गणना होते ज्यावर ते होते आणि सुरुवातीस टॉर्क ची गणना या दोन गोष्टी योग्य आहे आता आम्हाला माहित आहे की स्लिप 1 वरुन विद्युत प्रवाह 2V 2r22 x 2 आहेत येथे मी पुन्हा पुन्हा या पूर्वीचे समीकरण क्रमांक लिहित नाही परंतु या सर्व गोष्टी योग्य दिल्या आहेत तसेच आणि ही एक सुरुवात आहे आणि पूर्ण भारवर I fl2 पूर्ण भार विद्युत प्रवाह V 2r2Sfl2 x 2 2 कारण येथे प्रारंभ स्लिप 1 हे बरोबर लिहिले आहे आता जर आपण समीकरण १ समीकरण २ विभाजित केले तर ते मला मिळेल I start 2I startI fl whole 2 हे एक्स्प्रेशन बरोबर म्हणूनच हे ज्याला r अधिकत्तमला सर्वात जास्त टॉर्क साठी आहे तेचr2 संबंध r2 r2S max x 2 आहे कारण आपल्याला r2S max T जास्तीत जास्त माहित आहे r2S max T x 2हे आम्हाला माहित आहे तर येथे आपल्याकडे r2S max T x 2 आहे तर येथे वजा करा म्हणूनच येथे लाल शाईने लिहिलेले आहोत जर पर्याय बदलला आणि सुलभ केला तर हे समीकरण असेल आता मी दिलेला डेटा दिलेला आहे I start दिलेला 5 पट पूर्ण भार विद्युत प्रवाह आहे जो I start 2I fl2 होईल 25 नंतर जिथे I start5 I fl पूर्ण भार स्लिप दिली जाते 0 तर हे मूल्य आम्ही सर्वांना बदलून येथे ही एक्स्प्रेशन मिळवू शकतो येथे S ची दोन मूल्ये मिळतील एक व्यवहार्य असू शकत नाही परंतु दुसरे म्हणजे दुसरे व्यवहार्य आहे याचे निराकरण केल्यास त्याचे Smax0 2 मिळेल कारण अन्य मूल्य व्यवहार्य नाही तर S वरून हे जाणून घ्या की टॉर्क एक्स्प्रेशन T max3ω S0 5 V 2x 2 येथे हे तपशीलात आहे c समीकरण 37 येथे आहे तर मग इथे याचा अर्थ असा आहे की T पूर्ण भार टॉर्क 3 ω S हे एक्स्प्रेशन येथे हे तपशिलाने समीकरण 35 पासून आहे तर सर्वांनी हे लक्षात ठेवून थोडे ठेवावे लागेल असे असल्यास समीकरण 4 विभाजित समीकरण क्रमांक 5 करा असे केल्यास T कमाल T fl ला ही एक्स्प्रेशन मिळेल विभाजन सुलभ होईल व ही एक्स्प्रेशन मिळेल तर T कमाल T fl आता पर्याय r2 r 2 करा ज्याला x max T x 2 असा पर्याय द्या आणि सरलीकृत करा येथे पुन्हा आणि पुन्हा असे लिहिले आहे की r2S max T x 2 येथे हे लिहिलेले आहे आणि पर्याय असल्यास ही एक्स्प्रेशन मिळेल आता Smaxला 0 2 पूर्ण भार स्लिप माहित आहे तर हे केवळ स्लिप चे कार्य आहे आणि जर ते सुलभ केले तर ते 2 6 असेल म्हणजेच पूर्ण भार टॉर्क उजवीकडे जास्तीत जास्त टॉर्क 2 6 पट असेल तर पूर्ण भार टॉर्क चा थोडासा सराव करणे आवश्यक आहे आता समीकरण 47 पासून आम्हाला माहित आहे की T startT fl हे एक बरोबर आहे तर मला माफ करा की I startI I fl5 करतो म्हणून 5 2Sfl 0 तर टॉर्क सुरू करणे खरोखरच या समस्येसाठी संपूर्ण भार टॉर्क बनेल तर पुढील उदाहरण 5 आहे ऊर्जा इंपुट ते 3 फेज प्रेरण मोटोरीस 60 किलो वॅट दिलेले स्टेटर चे लॉस एकूण 1 किलोवॅट झाले जर मोटर तीन टक्के स्लीप असल्यास विकसित केलेली एकूण यांत्रिक शक्ती असेल तर प्रति टप्प्यात रोटर कॉपर लॉस किती असतील ते शोधा तर रोटर इनपुट स्टेटर इनपुट त्यावेळी मी सांगितलेल हवेचे अंतराच्या ऊर्जेमुळे सुरूवातीस स्टेटर लॉस तर ते PG असेल 60 1 59 किलो वॅट आणि स्लिप iS ० ०3 तर संपूर्ण यांत्रिकी उर्जा P m विकसित करते जी या एक्स्प्रेशनने 1 S PG देखील प्राप्त केली आहे तर आता 57 2 किलो वॅट मिळेल आता रोटर कॉपर लॉस आम्ही हे सूत्र S PG देखील साधले आहे तर हे iS ० ०3 59 तर हे गणित हक्क म्हणजेच ११ 1170 वॅट आहे तर या निळ्या शाईने हे पाहिले की १7070० वॅट योग्य आहे तर रोटर कॉपर लॉस प्रति टप्प्यात 3 ने विभागले गेले आहे ते 590 वॅट असेल ही एक सोपी समस्या आहे फक्त त्याबद्दल काही सूत्र लक्षात ठेवले पाहिजे पुढील उदाहरण आहे 6 500 व्होल्ट 3 फेज इंडक्शन मोटरला स्टॅटर प्रतिबाधा आहे समान रोटर प्रतिबाधा समान स्थितीत सुद्धा आहे जेव्हा स्लिप 1 चुंबकीय विद्युत प्रवाह 36 अँपिअर असेल जेव्हा स्थिर स्थिती असते असा अर्थ होतो कोर लॉस 15000 होईल यांत्रिक नुकसान 750 वॅट आहे आउटपुट कार्यक्षमता आणि 2 च्या स्लिप वर ऊर्जा घटकाचा अंदाज घ्या ही समस्या आहे आम्ही सुरुवातीस ही शंट शाखा योग्यरित्या तयार केलेल एक सर्किट तयार केल आहे आणि या सर्व गोष्टी आहेत हा भार प्रतिरोध भाग आहे हा रोटर भाग आहे हा स्टॅटर भाग आहे आणि हा फक्त शाखा भाग आहे म्हणजे साधेपणाने सोडवता येईल येथे मध्यभागी ठेवता येईल म्हणजे मला हवे असेल तर अधिक अचूक गणना पाहिजे असल्यास शंट शाखा ठेवू शकता शंट शाखा येथे आहे गोष्टींसाठी एक ठेवू शकता गणना अगदी योग्य होईल तर तरीही येथे आपल्याकडे हे बनविलेले सरलीकरण आहे सर्किट हे असे आहे आणि हे भार प्रतिरोध भाग आहे फक्त r2S असे बनविलेले जे r2 r2 1 SS आहे तर फेज व्होल्टेज ते दिले जाते 3 फेज व्होल्टेज फेज व्होल्टेज 500 रूट 3 आहे तर व्होल्टचे हे 288 7 व्होल्ट जास्त आहे तर याचा संदर्भ घ्या 288 7 कोन 0 व्होल्ट आता स्लिप 0 02 दिली आहे आणि त्याला r1 r2 0 06 ओहम देण्यात आले आहे आणि x 1 x 2 0 21 हे गणित मधूनच घेतले आहे आता बरोबर जोडल्यास संपूर्ण अडथळा म्हणूनच हे जोडण्यासाठी 2 हे एक r2 1 SS बरोबर आहे म्हणजे प्रत्यक्षात 3 19 I म्हणजे सर्किट ची संपूर्ण अडथळा म्हणजे फक्त बरोबर जोडणे मुळात याऐवजी हे थेट r2S बनवू शकते परंतु ज्या प्रकारे तो येथे रेखाटला आहे त्यास अगदी योग्य केले आहे 19 हा कोन 7 56 o ओहम बरोबर 5 6 3 156o आहे तर कोन ओहम आहे तर I2VZ तर हे V आहे हे Z 90 5 कोन आहे 7 56 अँपिअर येथे असे लिहिलेले नाही पण ते इथे लिहिलेले आहे तर आणि म्हणूनच RI2 हा वास्तविक भाग आहे हा काल्पनिक भाग आहे आता I mVj X m तर VX कोन 90 परंतु येथे 36 अँपिअर दिले जाते तर मुळात I m j 36 अँपिअर बरोबर आहे कारण ज्या समस्येमध्ये ती दिली जाते तिला 36 अँपिअर दिले जाते तर त्याऐवजी थेट लिहीण्याऐवजी I m j 36 अँपिअर लिहू शकतो आता एकूण कोर लॉस 1500 वॅट देण्यात आला आहे प्रत्येक फेज 500 वॅटचा मुख्य लॉस ज्यामुळे आम्ही V I 500 लिहू शकतो तर मी सध्याच्या 500 V चा मुख्य लॉस घटक आहे म्हणून 500 288 7 म्हणून 1 73 अँपिअर I 0I i I m आहे म्हणून ते 1 73 j 36 अँपिअर असेल म्हणून I 1I 0 I 0 I2 सर्किट पाहतो हे जोडल्यास ते I 1103 2 कोन 27 7o एम्पियर असेल आता ऊर्जा घटक नंतर 27 89 चे कोसाइन असेल कारण व्होल्टेज कोन म्हणून S0 घेतला आणि हे स्टेटर प्रवाह I 1 आहे तर या व्होल्टेज आणि प्रवाहमधील कोन 27 तर ऊर्जा घटक हा आहे 1 89 बरोबर आता रोटर कॉपर लॉस 3 I22 r2 माहित आहे तर 3 हे माझे I22 आहे हे माझे r2 आहे तर 1 52 किलो वॅट बरोबर आम्हाला लोड प्रतिरोध r2 1S 1 माहित आहे त्यामुळे बरेच काही आहे आता एकूण यांत्रिक उर्जा उत्पादन 3 I22 r2 1 S होईल हे आपण विकसित केले आहे तर हा भाग रोटर कॉपर लॉस रोटर कॉपर लॉस 1 SS आहे तर रोटर कॉपर लॉस आपण फक्त 1 52 मोजले आहेत हे रोटर कॉपर लॉस आहे तर हे 1 0 02 0 02 स्लिप iS 0 02 आहे तर 74 5 किलो वॅट बरोबर आता यांत्रिकी तोटा 70 750 वॅट तो दिला जातो यांत्रिक तोटा दिला जातो म्हणून निव्वळ आउटपुट thiS1 thiS1 73 75 किलो वॅट्स उजवीकडे असेल आता इनपुट 3 3 फेज आहे जेणेकरून 3 V I 1 cos phi so 3 500root 3 103 2 हा I 1 ऊर्जा घटक 0 हे प्रत्यक्षात येत आहे हा एक फक्त मूळ 3 रूट आहे आणि हे 3 तर रूट 3 V I आहे आणि हे कॉस फाय आणि विभाजित 1000 आहे तर 10 पॉवर वर 3 तर ते किलो वॅट बरोबर आहे तर कार्यक्षमता आउटपुट इनपुट असेल आम्ही फक्त हे आऊटपुट आहे आणि हे इनपुट आहे म्हणूनच ही कार्यक्षमता योग्य आहे तर फक्त त्या विशिष्ट गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत पुढील उदाहरण आहे 7 25 एच पी म्हणजे हॉर्स पावर 6 पोल 50 हर्ट्झ स्लिप रिंग इंडक्शन मोटर 960 rpm वर पूर्ण भारावर रोटर प्रवाहासह 35 अँपिअरवर चालते शॉर्ट सर्किट िंग गीअरमध्ये कॉपर लॉससाठी 250 वॅट आणि यांत्रिक लॉससाठी 1000 वॅटला परवानगी आहे 3 फेज रोटर वळण उजवीकडे प्रति टप्प्यात प्रतिरोध शोधा तर या प्रकरणात आम्ही काय करू ते n S120 fP तर 1000 RPM बरोबर मिळेल स्लिप Sn S nn S आहे तर स्लिप 4 0 तर निव्वळ आउटपुट 25 h p 1 हार्स पॉवर 746 वॅट आहे तर तो 18 65 किलो वॅटचा असेल तर एकूण यांत्रिक उत्पादन 18 65 हे दोन येथे दिले गेले आहे शॉर्ट सर्किट गियरमधील कॉपर लॉस साठी 250 वॅट आहे आणि यांत्रिक नुकसानीसाठी 1000 वॅट योग्य म्हणून हे वॅट विभाजित 1000 आहे तर मला किलो वॅटमध्ये त्वरित रूपांतरित करावे लागेल म्हणजे हे 19 9 किलो वॅट आता यांत्रिक आउटपुट रोटर कॉपर लॉस 1 SS जे पाहिले म्हणून रोटर कॉपर लॉस S S यांत्रिक आउटपुट असेल तर हा S0 04 पर्याय आहे यांत्रिक आउटपुट येथे पर्याय मिळेल हे 829 वॅट असेल 12 829 नाही निळ्या शाईने दिसेल तर 0 829 किलो वॅट बरोबर तर येथे हे प्रत्यक्षात नाही हे निळे आहे तर 0 829 किलो वॅट तर येथे देखील ते 0 89 आहे 250 तर 3 I22r2829 काय म्हणतात 250 तर मी म्हणालो की या सर्व प्रकरणात निळ्या रंगाचा विचार केला जाणे आवश्यक नाही हे योग्य विचारात घेण्याची गरज नाही तर या प्रकरणात 3 I22r2 8 29 असेल समस्येकडे लक्ष दिल्यास शॉर्ट सर्किट गीअरमध्ये कॉपर लॉस साठी 250 वॅटला अनुमती देणार काय ते पहा म्हणून येथे 3 I22r 2 829 250 असेल कारण ते बनविणे आवश्यक आहे कारण ते खरं तर रोटर कॉपर लॉस होईल म्हणजे 3 35 2 r2 579 बरोबर म्हणून r2 0 158 ओहोम असेल या निळ्या शाईतला एक पहा योग्य उत्तर आहे आणि हे 250 वजा करावे लागेल कारण येथे असे आहे की शॉर्ट सर्किट गीअर मध्ये कॉपर लॉस साठी 250 वॅटला परवानगी देताना समस्येमध्ये असे लिहिले आहे जे संपूर्ण सर्किट च्या समकक्ष क्षमतेच्या प्रतिकारापासून दूर आहे म्हणूनच जेव्हा आपण त्यांचे निराकरण केले पाहिजे तेव्हा संख्याशास्त्रीय निराकरण केले पाहिजे हे या एकातून वजा केले पाहिजे आता पुढचे उदाहरण शक्ती इंटपुट 440 व्होल्ट 50 हर्ट्ज 60 poles 6 poles 3 फेज प्रेरण मोटोरीस 80 किलो वॅटच्या रोटर केला जातो रोटर EMF आहे की इलेक्ट्रोमोटिव्ह जोर प्रति मिनिटला अल्टरनेशन ला करतात अशा 100 पूर्ण वैकल्पिक अल्टरनेशन बनवण्यासाठी केला जातो म्हणजेच रोटर फ्रेक्वेन्सी आहे ज्याचा शोध घ्यावा लागेल स्लिप रोटर गती यांत्रिक शक्ती विकसित प्रति टप्प्यात रोटर कॉपर लॉस रोटर विद्युत् 65 अँपिअर असल्यास प्रति टप्प्यात रोटर प्रतिरोध मोजा तर या प्रकरणात सोल्यूशन Sf2f दिले जाते कारण f2 वगळता म्हणून ते iSf210060 कारण ते प्रति मिनिट 100 चक्र बनविते म्हणून प्रति सेकंद 10060 चक्र विभाजित 50 तर S 0 3 बरोबर ns 120 fP तर हे नेहमीचे 1000 rpm आहे हे सर्व डेटा n रोटर वेग 1 S n ठेवणे म्हणून 1 0 033 1000 तर 967 rpm आता पुढील P m1 S PG विकसित केलेली यांत्रिक उर्जा आहे तर P m80 किलो वॅट म्हणून P m1 0 033 80 so 77 36 किलो वॅट बरोबर पुढे प्रति टप्प्यात रोटर कॉपर लॉस आहे म्हणून प्रत्येक टप्प्यात तो एक तृतीयांश स्लिप रोटर इनपुट असेल तर तो एक तृतीयांश स्लिप 8 आहे तर तो iS ० 88 किलो वॅटचा 88 88 वॅट होईल आणि हे एक I22r2 आहे कारण प्रत्येक टप्प्यात म्हणून 3 तेथे नाही ते प्रत्येक टप्प्यात आहेत तर I22r2880 म्हणून r2 0 208 ओहेम मिळेल अगदी सोपी समस्या आहे आता हे एक बरोबर आहे 3 फेज 500 व्होल्ट 50 हर्ट्झ 6 poles सह इंडक्शन मोटर 086 च्या शक्ती घटक सह 950 आरपीएम वर 20 हॉर्स पावर विकसित करते एकूण यांत्रिक लॉसएस 1 hp की iS 1 हॉर्स पॉवर या भारची गणना करा स्लिप रोटर कॉपर लॉस हे इनपुट आहेत जर स्टेटर लॉसचे एकूण 1500 वॅट लाइन लाईन सध्याचे असेल तर हे बनवावे लागेल जेव्हा सर्व सोडवेल या संख्यात्मक इतर गोष्टी आम्ही प्रथम समस्या लिहू आणि नंतर त्या सोडवू आता आम्हाला माहित आहे की n S120 fP तर 1000 rpm नेहमीप्रमाणे येत आहे आणि S हे सूत्र जाणून घेत आहे त्यामुळे यामधून 0 05 मिळत आहे तर विकसित झालेली एकूण यांत्रिक उर्जा २० असेल आणि त्यास योग्य एचपी जोडावी लागेल तर २१ १ hp ० 74746 किलो वॅट तर हे iS 15 666 किलो वॅट बरोबर आहे म्हणून PG रोटर इनपुट P m1 S हे माहित आहे तर Pm ठेवा S ला इथे 16 5 किलो वॅट मिळेल रोटर कॉपर लॉस SPG होईल म्हणून S आम्हाला माहित आहे PG आम्हाला माहित आहे तर ते उजवीकडे 0 825 किलो वॅट असेल तर कारण S 0 05 आणि स्टेटर इनपुट PG स्टेटर लॉस तर PG16 5 आणि स्टेटर लॉस 1 5 त्यामुळे iS 18 किलो वॅट आणि रूट 3 V I 1 1 कॉस फाय 18 किलो वॅट तर 18 1000 म्हणजे याचा अर्थ असा आहे की I 1 सर्व डेटा दिला आहे तर ते 24 अँपिअर बरोबर असेल तर या समस्येवर नजर टाकल्यास शक्ती घटक ला 0 86 योग्य उर्जा घटक दिले जातात आणि SPG दिले जाते आणि या सर्व गोष्टी मोजल्या जातात तर येथे असे आहे की I 1 स्टेटर विद्युत प्रवाह ला 24 अँपिअर मिळेल या अध्यायातील ही शेवटची समस्या आहे तर 8 पोल 50 हर्ट्ज 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये प्रत्येक फेज 0 07 ओहेमचा समकक्ष रोटर प्रतिरोध असतो जर त्याची स्टॉलिंग वेग 630 rpm असेल तर सुरूवातीस जास्तीत जास्त टॉर्क मिळविण्यासाठी प्रतिरोध किती समाविष्ट करणे आवश्यक आहे चालू मॅग्नेटिझिंग कडे दुर्लक्ष करा तर n S माहित आहे 120 fP म्हणून या प्रकरणात ते 8 पोल मशीन आहे तर हे 750 rpm वर येत आहे कारण एफ 50० हर्ट्ज स्लिप आहे तो टॉर्क आहे ज्यासाठी स्लिप ज्यासाठी टॉर्क जास्तीत जास्त आहे तर Smax Tn S nn S कारण ही n प्रत्यक्षात थांबणार वेग आहे उजवीकडे स्टॉलिंग वेग म्हणजे तो वेग ज्यासाठी टॉर्क जास्तीत जास्त उजवीकडे आहे म्हणून हा 630 आरपीएम rpm आहे तर या प्रकरणात 750 630750 Smax T 0 16 बरोबर टॉर्क जास्तीत जास्त असल्याने तो स्टॉलिंग टॉर्क उजवीकडे आहे तर r2x 2 SS max Tने याचा अभ्यास केला म्हणून x 2 r2 0 16 असेल तर 0 07 0 16 तर 0 44 ओहेम असेल बरोबर आरंभात S 1 आम्हाला माहित आहे म्हणूनच r2x 2 0 44 ओहेम म्हणूनच आम्हाला ० 44 ० ०7 म्हणून ० 77 ओहेम प्रतिकार जोडण्यास आला कारण येथे असे दिले गेले आहे की प्रति फेज 0 07 ओहेमचे समकक्ष रोटर प्रतिरोध आहे परंतु आम्हाला मिळाले की आम्हाला 0 पण 0 074 वजा करावे लागेल कारण ते 0 37 ओहेम होत आहे म्हणून समस्येमध्ये हे दिले जाते की प्रति टप्प्यात किती प्रतिरोध समाविष्ट करणे आवश्यक आहे तर 0 37 ओहेम प्रतिरोध म्हणजे त्या मध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे तर हे उत्तर अन्यथा चुकीचे ठरेल कारण हा वजा करावा लागेल मला असे वाटते की हे इंडक्शन मशीन आहे की आम्हाला हे बंद केल पाहिजे कारण हे प्रथम वर्षाची पातळी आहे म्हणून थोडासा सराव करणे आवश्यक आहे आणि मी आशा करतो की या सर्व गोष्टी अंमलात येतील आणि काही समस्या असल्यास विशेषत नवीन सोडवताना काही समस्या असल्यास सुरुवातीला कदाचित हे प्रथमच कधी करेल यावर कदाचित एकाग्रता न म्हणण्याची थोडीशी गरज भासू शकेल परंतु त्यामध्ये काही अडचण असल्यास कृपया कोणत्याही प्रकारची गोष्ट ठेवा कृपया प्रश्न फोरममध्ये ठेवा आम्ही सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण देऊ आणि काही शंका असल्यास कोणतीही संख्यात्मक शंका असल्यास कृपया ते फक्त ठेवा आणि त्याकरिता मी एक संदर्भ पुस्तक आणि इतर दिलेल्या गोष्टी सुचवतो कोणत्याही पुस्तकांचे अनुसरण करा कोणत्याही मशीन बुक मध्ये या सर्व गोष्टी आढळतील